विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मागील वर्गात आम्ही खर्च पत्रक कसे तयार करावे आणि विविध उप किंमतीची गणना कशी करावी याबद्दल शिकलो आणि शेवटी उत्पादन आणि ऑपरेटिंग नफ्याच्या एकूण किंमतीवर पोचलो आता किंमत पत्रक तयार करणे ही एक गोष्ट आहे परंतु खर्च पत्रकाचे विश्लेषण करणे ही आणखी एक गोष्ट आहे किंमत पत्रक तयार करणे हा खर्च लेखाचा एक भाग आहे परंतु खर्च पत्रकाचे विश्लेषण करणे आणि संबंधित माहिती रेखाटणे आणि निर्णय घेताना त्याचा वापर करणे हे व्यवस्थापन लेखाचा एक भाग आहे तर कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि काही प्रकरणांमध्ये अगदी फायनान्शिअल अकाउंटिंग हे सोबत काम करतात या तीनही प्रकारची लेखा प्रणाली किंवा अकाउंटिंग चे प्रकार हे सोबतच काम करतात म्हणून कधीकधी आम्ही फायनान्शिअल अकाउंटिंगची मदत घेत आहोत कधीकधी आम्ही कॉस्ट अकाउंटिंगची मदत घेत आहोत या दोन्ही अकाउंटिंग द्वारे तयार केलेल्या माहितीच्या आधारे काही संबंधित निर्णय घेतो आणि शेवटी या माहितीवर अवलंबून राहून व्यवसायात अंतिम निर्णय घेत आहोत उदाहरणार्थ जेव्हा आम्ही ही किंमत पत्रक येथे तयार करतो तेव्हा थेट टोटल कॉस्ट वर जात नाहीत टोटल कॉस्ट चार किंमतीत विभागले आहे जसे प्राईम कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि कॉस्ट ऑफ सेल्स आम्ही का ही किंमत चार उपघटकांमध्ये विभागली उद्देश म्हणजे खर्च नियंत्रित करणे आता आपल्याला त्याचे विश्लेषण करावे लागेल कारण आमची किंमत नियंत्रणापलीकडे जात आहे उदाहरणार्थ आपण येथे पहा की आम्ही ऑपरेटिंग नफ्याची गणना केली आहे हे 26250 रुपये आहे व एकूण विक्री किंमत 189500 रुपये आहे आता आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे की आपण या ऑपरेटिंग नफ्यावर समाधानी आहोत की आपला नफा बाजारातील इतर प्रतिस्पर्धीपेक्षा कमी आहे आपल्याला नफा वाढवावा लागेल आणि मग आपणास काही करावे लागेल एखादी गोष्ट जी आम्हाला खर्च कमी करण्यात व नफ्यात वाढ करण्यात मदत करते म्हणून जर आम्हाला नफा वाढवायचा असेल तर आपण विक्री किंमतीला स्पर्श करू शकत नाही कारण ते फर्मद्वारे निर्धारित केले जात नाही ते बाजार किंवा बाजारपेठेद्वारे निर्धारित केले जाते म्हणून ते नियंत्रणाबाहेर आहे आता आम्हाला विक्री मूल्याशी किंवा विक्री किमतीशी जुळले पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त नफा घेऊ इच्छित असल्यास आपल्याला किंमत कमी करावी लागेल आता खर्च कसा कमी करायचा आम्हाला आता वेगवेगळे घटक पहावे लागतील जसे की मी तुम्हाला सांगितलेला व्यवस्थापन मंत्र किंवा आम्ही घेत असलेल्या व्यवस्थापन लेखामधील निर्णय घेण्याचा नियम म्हणजे किंमत आणि फायदा नेहमी निर्णय घेण्याची किंमत आणि उपलब्ध लाभ याचा विचार केला जाईल किंवा तो निर्णय अंमलात येण्याची अपेक्षा आहे जर किंमत लाभापेक्षा कमी असेल तर आम्ही पर्याय स्वीकारू परंतु जर किंमत त्यापेक्षा जास्त असेल किंवा किंमतीत कमीतकमी कपात झाली असेल तर आम्ही तो निर्णय घेणार नाही कारण फायदा किंवा ती रक्कम आपल्यास मान्य होणार नाही आता आपण समजून घेऊ की आम्हाला किंमत कमी करायची आहे कारण नफा 26000 आहे आम्ही यावर समाधानी नाही आम्हाला नफा वाढवायचा आहे तर आपणास येथे काय करावे लागेल आपल्याला किंमत कमी करावी लागेल आता आमच्याकडे वेगवेगळे घटक आहेत जर आपण इथल्या चार उपखर्चाकडे पाहिले तर सर्वात मोठी किंमत म्हणजे मुख्य किंमत त्यानंतर कारखाना खर्च आणि त्यानंतर उत्पादन खर्च आणि अखेर विक्रीची किंमत म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी तुम्हाला किंमत आणि लाभ विश्लेषणे सांगितल्या आहेत त्या विशिष्ट समस्येवर त्यांचा परिणाम झाला पाहिजे ज्यायोगे काही प्रयत्न केल्यास आम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळतो तर उदाहरणार्थ स्टोअर कीपर वेतन आमच्याकडे एक स्टोअर कीपर आहे जो दरमहा रु 1000 घेतो आणि आम्ही त्याच्या जागी दुसर्या व्यक्तीस दुकानात ठेवू इच्छितो आम्ही असे गृहीत धरतो की तो जास्त पैसे घेतो आमच्याकडे दुसरा मुलगा असावा जो कदाचित 1000 रुपयांपेक्षा कमी पगारावर सहमत असेल तर आपण किती जास्तीत जास्त कपात साध्य करू शकता जास्तीत जास्त 900 कुणीतरी दुसरा मुलगा येईल किंवा त्याला रु 900 किंवा कदाचित सर्वात कमी रु 800 तर आम्ही किती रुपये वाचवले 100 किंवा रु 200 आणि त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल आपण त्याला पटवून दिले पाहिजे आपण त्याला प्रशिक्षण दिले पाहिजे इतर काही खर्च भाड्याने देण्याची किंमत प्रशिक्षण खर्च देखभाल खर्च असे इतर अनेक खर्च आहेत परंतु बचत फक्त रु 200 म्हणून आम्ही अशा प्रकारच्या प्रक्रियेसाठी जाऊ शकत नाही आपण मुख्य किंमती पाहिल्यास हा एकूण खर्चाचा सर्वात मोठा घटक आहे आणि या मूळ खर्चामध्ये आमच्याकडे तीन खर्च आहेत पहिला डायरेक्ट मटेरियल आहे दुसरा डायरेक्ट लेबर आहे आणि नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस प्राइम कॉस्टमधील सर्वात मोठा घटक डायरेक्ट मटेरियल असतात म्हणून आपण डायरेक्ट मटेरियल किंमती कडे लक्ष दिले पाहिजे कारण हा सर्वात मोठा घटक आहे तर किंमत म्हणजे काय जर आपण येथे एकूण किंमत पाहिली तर येथे मोजली जाणारी एकूण किंमत 163250 आहे आणि या 163250 पैकी 100000 हे मटेरियल चे खर्च आहे म्हणून आम्ही येथून प्रारंभ करू जर खर्च कमी करायचा असेल तर आपण येथून प्रारंभ केला पाहिजे मटेरियल च्या किमतीकडे पहा आणि विचार करा की जर आमची मटेरियलची किंमत शंभर हजार रुपये असेल तर आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा खर्च किती आहे हे त्यांच्या माहिती पत्रकावरून शोधण्याचा प्रयत्न करा परंतु तरीही आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी आम्हाला चिंताही वाटत नाही आम्हाला स्वतःला असे वाटते की आपली भौतिक किंमत खूप जास्त आहे आपण त्यास कमी करण्याचा विचार केला पाहिजे आणि आपण त्याबद्दल जरी विचार केला तर वस्तूंच्या किंमतीत 10 टक्के कपात आपण साध्य देखील करतो सामग्रीच्या किंमतीत 10 टक्के कपात म्हणजे आम्ही किती रुपये वाचवितो याचा अर्थ 10000 आणि ही एक स्वीकारार्ह आणि आकारणीय रक्कम आहे जर आपण आणखी प्रयत्न केले तर आम्ही सामग्रीची 10 टक्के किंमत वाचवू शकतो आम्ही रु 10000 वाचवू शकतो जर आपण ते 15 टक्क्यांपर्यंत वाढविले तर आम्ही रु 15000 आणि कसेही आम्ही जर 20 टक्क्यांनी किंमत कमी करू शकलो तर आपली भौतिक किंमत रू 20000 आणि आम्ही सामग्रीच्या किंमतीत ही घट रु 20000 म्हणजे जवळजवळ आपला ऑपरेटिंग नफा दुप्पट होईल म्हणून आम्ही येथे सर्वात मोठा घटक यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जे आपण येथे पाहिले आहे ती मुख्य किंमत आहे जी एक भौतिक किंमत आहे आणि भौतिक खर्च नियंत्रित करणे आपल्या हातात आहे जे आपण करू शकतो जर आपण चांगल्या पुरवठादारांना शोधले जे भारतात नाही तर इतर देशांमधील पुरवठादारांच्या शोधात असेल तर मला वाटते की आम्ही हे लक्ष्य प्राप्त करू शकू मी तुम्हाला सांगत आहे की सरकारने विशेषत उत्पादन क्षेत्रात एक कलम आणला होता आणि त्या कलमाला जागतिक सोर्सिंगचा कलम असे म्हटले जाते सरकार म्हणते की आपण सर्वोत्तम उत्पादन तयार केले आणि किमान संभाव्य किंमतीवर आणि खर्च कमी करण्यासाठी आपण जागतिक सोर्सिंगचा वापर केला पाहिजे ग्लोबल सोर्सिंग असे आहे की उत्पादन तयार करण्यासाठी आम्हाला लागणारी कोणतीही कच्ची सामग्री जर आपल्या देशात उपलब्ध नसेल तर आपण देशाबाहेर जाऊ आयात करू जेणेकरुन आपण किंमतीत बचत करू शकता आपल्याला सामग्रीची उत्कृष्ट गुणवत्ता मिळू शकेल आणि नंतर कधीकधी आपण उत्तम उत्पादन देऊ शकता उदाहरणार्थ बटाटा चिप्स उत्पादन करणाऱ्या कंपनीचे उदाहरण पाहू आम्ही बाजारातून बटाटा चीप विकत घेतो बर्याच कंपन्या त्याचे उत्पादन घेत आहेत पेप्सी मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि कधीकधी इतर कंपन्यादेखील मॅन्युफॅक्चरिंग करतात आता भारतीय कंपन्या हल्दीराम आणि इतर कंपन्यांनी बटाटा चिप्सचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे आणि बटाटा चिप्स साठी महत्वाचा कच्चामाल हे बटाटे आहे जेव्हा आपण बटाट्याबद्दल पाहतो तेव्हा या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या बटाटा चिप्स बनवतात त्यावेळी ते बटाटाच्या गुणवत्तेशी तडजोड करीत नाहीत सुरुवातीला जेव्हा चांगल्या प्रतीचा बटाटा भारतात उपलब्ध नव्हता तेव्हाही ते उत्कृष्ट उत्पादन तयार करण्यासाठी इतर देशांकडून आयात करीत होते आता त्यांनी असे म्हटले आहे की बटाट्यांची उत्तम गुणवत्ता कशी वाढवायची हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देऊन मदत करणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे शेतकर्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे उदाहरणार्थ आपण मॅकडोनल्ड्सबद्दल बोलता मॅकडोनल्ड्स एक महत्त्वाचे उत्पादन विकतात जे फ्रेंच फ्राइज आहे आणि आपण कदाचित फ्रेंच फ्राइजचे आकार कधीकधी पाहिले असतील ते खूपच लांब असतात आणि आपण पाहू शकता की ते बटाट्यापासून बनवले जाते म्हणजेच आपण बटाट्याचा आकार देखील पाहू शकता कधीकधी बटाट्याची ही गुणवत्ता भारतात उपलब्ध नसते ते इतर देशांकडून आयात करतात आणि जर ते भारतात खरेदी करायचे असेल तर ते सर्वोत्कृष्ट स्त्रोतांकडून खरेदी करतात जेणेकरून चांगल्या गुणवत्तेची सामग्री खरेदी केली जाईल आणि ती मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातील म्हणजेच आपोआप किंमत कमी होईल म्हणून जागतिक सोर्सिंग हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करावे लागते तेव्हा आपण निश्चितच सामग्रीची उत्कृष्ट गुणवत्ता शोधली पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचप्रमाणे ज्या कंपन्या कृषी साहित्यावर अवलंबून असतात म्हणजे त्यांचे उत्पादन कृषी साहित्यावर आधारित असतात उदाहरणार्थ तुम्ही आयटीसी इंडियन टोबॅको कंपनी बद्दल चर्चा करा जी अनेक ग्राहक उत्पादनांची निर्मिती करत आहे तुम्ही गव्हाच्या पिठाबद्दल बोला ते आशीर्वाद या ब्रँडचे गव्हाचे पीठ देत आहेत पतंजली सुद्धा गव्हाच्या पीठाची निर्मिती करीत आहे तसेच बऱ्याच कंपन्या गव्हाचे पीठ तयार करतात म्हणून हा शेतीशी निगडीत व्यवसाय आहे व यामध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कंपन्या हंगामात गहू खरेदी करतात कापणीच्या हंगामा वेळी ते थेट शेतकर्यांकडून खरेदी करतात ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात म्हणून ते स्वस्त दरात उत्तम प्रतीचे गहू विकत घेण्यास सक्षम आहेत आणि शेवटी ते त्या चांगल्या प्रतिच्या उत्पादनात रूपांतरित करतात म्हणून आपण ते स्वीकार्य म्हणू शकता मला एक स्पर्धात्मक म्हणून गुणवत्ता हवी आहे परंतु ग्राहकांना ती स्वीकार्य किंमत आहे उदाहरणार्थ आपण मोहरीच्या तेलाबद्दल बोलत आहोत मोहरीचे तेल हे असे उत्पादन आहे की मोहरीच्या तेलाचा प्रकल्प स्थापित करणे कधीकधी खूप सोपे असते परंतु असे म्हणतात की त्याला मोलाची किंमत देणे खूप अवघड आहे कारण मोहरीच्या बियाण्यांची किंमत अधिक प्रक्रिया खर्च जर तुम्ही एकूण किंमत वाढवली आणि बाजारात त्याच मोहरीच्या तेलाच्या प्रति किलोची किंमत शोधण्याचा प्रयत्न केला तर एकूण किंमत किंवा विक्री किंमत वजा वजा एकूण खर्च कधीकधी कंपन्यांचा तोटा करतो जर तुम्हाला खरोखर नफा कमवायचा असेल तर मोहरी तेलाच्या प्रक्रियेत किंवा मोहरीच्या तेलाचे उत्पादन करून नफा कमवावा आम्हाला हंगामात मोहरीची बियाणे खरेदी करावी लागते आणि तेही खूप मोठ्या प्रमाणात जर आपण हंगामात खरेदी करत असाल आणि तेही मोठ्या प्रमाणात मोहरी जर साधारणपणे 30 रुपये प्रति किलो असेल तर हंगामात ते निम्म्या किंमतीत उपलब्ध होईल आणि जर तुम्ही थेट शेतकर्यांकडून खरेदी केली तर निश्चितच आम्ही मोठ्या किंमतीवर बचत करणार आहोत म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या कधीकधी मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करीत असतात आणि असे म्हणतात की मोठ्या प्रमाणात बचत ही लाखो रुपयांच्या नफ्यात भर घालते म्हणूनच खर्चाच्या सर्वात मोठ्या घटकांबद्दल नेहमी विचार करा आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करा आणि जर आपण सक्षम असाल तर जर आपण खर्चात 10 टक्क्यांनी कपात करूनसुद्धा यश मिळविले तर आपण पाहू शकता की आम्ही खर्चाच्या मोठ्या रकमेची बचत करीत आहोत पहिल्यांदा सामग्री विचारात घ्यावी लागेल दुसरे म्हणजे थेट कामगार सामान्यत श्रम दर बाजारपेठेद्वारे नियंत्रित असतात कामगार दर बाजारपेठे ठरवत असते ना की तो ज्याला कामगार हवे आहेत त्यामुळे बाजार भावानुसार आपल्याला कामगारांचे वेतन द्यावे लागते परंतु काहीवेळा असे घडते की काही बाजारपेठेत कामगार उपलब्ध असतात म्हणून आपण याला कामगार मुबलक प्रमाणात आहेत असे म्हणू शकता पण जर स्थानिक श्रम उपलब्ध नसतील किंवा ते खूप उच्च किमतीवर उपलब्ध असतील तर आपण कामगार आयात करण्याचा विचार करू शकतो आपण त्यांना भारतात देखील आणू शकतो जिथे आपण उत्पादन तयार करीत आहोत तेथे जर कुशल किंवा अकुशल कामगार खूप जास्त किंमतीची मागणी करीत असतील तर आपण जिथे जास्त आहेत त्या राज्यांतील लोकांना आणण्याचा विचार करू शकतो जर आपण त्यांना येथे आणले व त्यांना पैसे निवास आणि भाडे खर्च जरी दिले तर आपला खर्च खूप खाली येईल म्हणून आम्ही विचार करू शकतो की आम्ही कामगार किंमत कमी करू शकतो की नाही ही माहिती दुसर्या क्रमांकाचा घटक आहे आणि कामगार देखील जर आपण 10 टक्के किंमतीची बचत केली तर आपण 2500 रुपये वाचवू शकतो इतर घटक फार मोठे नाहीत समजा इतर ओव्हरहेड 5000 रुपयांचे आहेत जे थेट खर्च आहेत जर कारखाना भाडे 5000 रुपये आहे कारखांना भाडे कमी करणे अशक्य आहे त्यामुळे यावर वेळ घालवू नये मॅनेजर पगार मॅनेजर हा कायमस्वरुपी कर्मचारी आहे आपण 5000 वरून 4000 करू शकत नाही हे अशक्य आहे म्हणून आपण या संपूर्ण माहितीचे विश्लेषण केल्यास आपण हे शोधू शकता की कोणत्याही इतर घटकाची कोणतीही किंमत कमी करणे शक्य नाही तर आम्ही केवळ सर्वात मोठ्या घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून किमान प्रयत्न करून आम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात आपल्याकडे जास्तीत जास्त बचत होऊ शकते आणि उत्पादनाची एकूण किंमत कमी होऊ शकेल म्हणून आपण पहात आहात की जेव्हा आपण अशा प्रकारे किंमत पत्रक तयार करता तेव्हा आम्ही मुख्य किंमत तयार करतो आणि शेवटी आम्ही विक्रीची किंमत तयार करतो म्हणजे आम्हाला शेवटची किंमत मिळाली आहे तर आपल्याकडे एकूण किंमत 163250 आहे आणि आता आम्हाला असे आढळले आहे की या 163250 मध्ये सर्वात मोठा खर्च हा मुख्य किंमत आहे जो मला असे वाटते की 80 टक्क्यांहून अधिक म्हणजे रु 130000 आहे म्हणून जर किंमतीचे कोणतेही नियंत्रण वापरावे लागले तर आपण मुख्य किंमतीवर लक्ष दिले पाहिजे कारण किंमतीच्या इतर घटकांना वाव नाही म्हणजे फॅक्टरी कॉस्टमध्ये किंवा फॅक्टरी ओव्हरहेडमध्येही वाव नसतो उत्पादन खर्चातही प्रशासकीय ओव्हरहेडमध्ये वाव नसतो विक्री आणि वितरण ओव्हरहेडमध्ये आम्ही कमीतकमी किंमत देत आहोत आणि आहे तसेच तेथे संधी नाही म्हणूनच खर्च पत्रक किंवा किंमतीचे स्टेटमेंट तयार करण्याचा हा एक महत्त्वाचा हेतू आहे की आपल्याला वेगवेगळे घटक जाणून घ्यायचे आहेत उदाहरणार्थ जर आपण या प्रमाणे किंमत पत्रक तयार करत नसलात आणि आपल्याला आपली मूलभूत किंमत काय आहे आपली फॅक्टरी किंमत किती आहे आपली प्रशासकीय किंमत किती आहे आणि विक्रीची किंमत काय आहे हे आपल्याला माहिती नसल्यास आपण नियंत्रण कसे कराल आपण जर किंमत पत्रक तयार केले तर हे जाणून घेण्यास सक्षम असाल की कोणत्या घटकास जास्तीत जास्त योगदान दिले जाते म्हणून या मार्गाने आपण हे जाणून घेत आहोत की खर्चाचे कोणते घटक जास्तीत जास्त योगदान देत आहेत हे कसे नियंत्रित करावे आणि किंमत कशी खाली आणावी जेणेकरून किंमत आणि विक्री किंमतीतील अंतर जास्तीत जास्त वाढू शकेल आणि आपला ऑपरेटिंग नफा जास्तीत जास्त असेल तर ही किंमत पत्रक आहे आणि आपण असे म्हणू शकतो की हे खर्च पत्रकाचे विश्लेषण करण्याची प्रक्रियाआहे ज्यामुळे खर्चाच्या त्या घटकाची माहिती मिळते आणि आपण अगदी 5 10 किंवा 20 टक्के किंवा 15 20 टक्के रक्कम वाचवू शकतो आता आपण कॉस्टशीटच्या पुढच्या भागाकडे जाऊ आणि कॉस्टशीटचा पुढचा भाग म्हणजे खर्च पत्रकाबद्दल शिकण्याच्या आणि काही समायोजन करण्याच्या पुढचा टप्पा आहे आणि खर्च पत्रकातला एक महत्वाची एडजस्टमेंट म्हणजे स्टॉक कॅल्क्युलेशन आम्ही पहिल्या प्रॉब्लेममध्ये स्टॉक वर कोणतेही कॅल्क्युलेशन केले नाहीत ते अगदी सोपी व सरळ होते आपल्याला सोपी माहिती दिली होती व काही माहिती ड्रॉप करायची होती परंतु इतर माहिती थेट दिलेली होती येथे आपल्याकडे स्टॉक किंवा स्टॉकच्या कॅल्क्युलेशनसाठी काही समायोजन करावे लागतील आता स्टॉक चे कॅल्क्युलेशन आपल्याला कसे करावे लागेल तर मग सर्वप्रथम आपल्याला हे माहित असले पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारच्या साठा म्हणजे काय पहिला स्टॉक म्हणजे कच्चा माल कच्च्या मालाचा साठा दुसरा डब्ल्यूआयपीचा साठा आणि तिसरा साठा म्हणजे तयार वस्तूंचा साठा हे तीन प्रकार आहेत म्हणून जेव्हा आम्ही सामग्रीच्या एकूण किंमतीवर पोचलो कारण ती आमच्यासाठी अगदी पहिली समस्या होती म्हणून त्या बाबतीत आम्हाला काही अडचण नाही म्हणजे याचा अर्थ ते आम्हाला दिले होते डायरेक्ट मटेरियल रु 100000 म्हणून आम्हाला त्याची गणना करण्याची गरज नाही परंतु ती थेट आम्हाला देण्यात आली परंतु सामान्य परिस्थितीत असे होत नाही तुम्हाला स्टॉकचा व्यवहार करावा लागेल तुम्हाला स्टॉक समायोजित करावा लागेल कारण तुम्हाला समभागांचे वेगवेगळे आकडे दिले जातात तुमच्याकडे शेअरची सुरुवातीची माहिती असते तुमच्याकडे क्लोजिंग स्टॉकची माहिती असते तुमच्याकडे खरेदीची माहिती आहे तुमच्याकडे खरेदीवर कॅरेज किती आहे तेही माहीत असतील म्हणून तुम्हाला काही समायोजने करावी लागतील आणि हे समायोजन केल्यानंतर तुम्हाला एका आकड्यावर पोहोचावे लागेल आणि त्याला कच्चा आकडा असे म्हणतात तर वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाची गणना करणे फारसे सोपे नाही आपल्याला ते शोधून काढावे लागेल आता ते कसे शोधायचे किंवा आपण येथे शिकत असलेल्या मुद्यावर असलेल्या साठाच्या कॅल्क्युलेशनसाठी कसे जायचे उदाहरणार्थ आम्ही खर्च पत्रक तयार करीत आहोत मी लवकरच प्रोफार्मा तयार करीत आहे कॉस्ट शीटची हा प्रोफार्मा आहे आता आम्ही पहिल्या प्रश्नप्रमाणेच सामान्य खर्च पत्रक तयार करीत आहोत पण आम्हाला कच्च्या मालाची किंमत शोधणे आवश्यक आहे उदाहरणार्थ या प्रश्नांमध्ये कच्च्या मालाच्या वापराची किंमत ही थेट आम्हाला दिली जात नाही तुम्हाला दोन तीन प्रकारची माहिती दिली जाते एक माहिती कच्च्या मालाची किंमत आहे तुमच्याकडे ओपनिंग स्टॉक आहे आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक आहे आणि नंतर आपल्याकडे आणखी एक माहिती आहे जसे की कच्च्या मालाची खरेदी म्हणून किमान तीन माहिती तेथे आहेत आणि आम्हाला या तीन माहिती विचारात घ्याव्या लागतील म्हणून त्यास म्हणतात ट्रीटमेंट ऑफ स्टॉक आणि आम्ही स्टॉकचा योग्य रीतीने गणना केला पाहिजे जेणेकरून आम्ही योग्य प्रकारे वापरल्या जाणार्या कच्च्या मालाच्या किंमतीची गणना करू शकतो मग आपणास वापरलेल्या कच्च्या मालाच्या किंमतीची गणना करण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला येथे कच्च्या मालाचा प्रारंभिक साठा लिहावा लागेल ते आतील स्तंभात ठेवणे आवश्यक आहे मग आपण खरेदी जोडा आणि आपल्याला खरेदीवरील कॅरेजबद्दल माहिती दिल्यास इथे खरेदीवर कॅरेज जोडा या सर्व गोष्टी एकत्र जोडा येथे एक ओळ ठेवा आणि मग आपणास येथे एक आकडा मिळेल सर्वांची बेरीज करा ते म्हणजे सुरुवातीचा कच्चा माल खरेदी आणि खरेदीची किंमत आणि मग तुम्ही यामधून क्लोजिंग स्टॉक कमी करा आणि शेवटी तुम्ही एका आकड्यावर पोहोचाल ती म्हणजे वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत होय म्हणून हे एकूण येथे लिहू नका एकूण येथे बाह्य स्तंभात बरोबर घ्या जेणेकरून आपल्याला हे लिहायचे नाही आपल्याला असे करावे लागेल म्हणून प्रत्येक वस्तू कच्च्या मालाच्या अंतर्गत स्तंभात लिहा खरेदीची किंमत खरेदीवर मालवाहतूक जोडा तर एकूण या तीन गोष्टी वजा कच्च्या मालाचा शेवटचा साठा कमी करा आणि शेवटी आपण वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत किती आहे हे लक्षात येईल आम्ही कच्च्या मालाच्या स्टॉक किंवा कच्च्या मालाच्या साठ्यावर कसा व्यवहार करू शकतो किंवा कच्च्या मालाच्या स्टॉकचे कसे कॅल्क्युलेशन करतो हे पाहिले आणि यामध्ये मग आपण काय जोडू आम्ही थेट वेतन जोडू नंतर आम्ही थेट इतर खर्च वाढवू इतर खर्च आणि शेवटी आपण येथे पोहोचू ज्याला प्राइम कॉस्ट म्हटले जाते ही किंमत प्राइम कॉस्ट म्हणून संबोधली जाईल एकदा तुम्ही प्राइम कॉस्ट मोजले तर मग तुम्ही फॅक्टरी कॉस्ट मोजण्यासाठी पुढे जा आणि जसे आम्ही मागील स्टेटमेंटमध्ये केले आहे त्याप्रमाणे फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडल्या जातात कधीकधी वर्क ओव्हरहेड्स फॅक्टरी ओव्हरहेड असे लिहिले जाते म्हणून तुम्ही साधारणपणे 1 2 3 4 5 याप्रमाणे सर्व ओव्हरहेड्स आतील कॉलममध्ये टाका आतील कॉलममध्ये ही सर्व ओव्हरहेड्स बाह्य स्तंभात न ठेवता आतील स्तंभात गणना करू शकता बाह्य स्तंभात फक्त एकच आकृती जाईल जी वापरलेल्या कच्चा मालाची असेल ती येथे येईल आणि नंतर थेट वेतनाची माहिती येथे असेल ते थेट बाह्य स्तंभात दाखवली जाईल तर ते येथे बाह्य स्तंभात जाईल हे थेट वेतन आहे हे दुसरे आहे आणि शेवटी हे होईल म्हणून जे काही कच्च्या मालाशी संबंधित खर्च असेल आणि त्या वस्तू ज्या आतील स्तंभात असतील कारण आपल्याकडे स्टॉकचा अभ्यास करण्यासाठी गणना करण्यासाठीचा साठा समायोजित करणे वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीची गणना करणे आपल्याला कच्च्या मालाशी संबंधित वस्तू आतल्या स्तंभात ठेवाव्या लागतील आणि वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत म्हणून फक्त एक आकृती बाहेर येईल डायरेक्ट वेतन व डायरेक्ट ओव्हरहेड्स ते स्वतंत्रपणे दाखवली जाईल आणि शेवटी बाह्य स्तंभात आमची मुख्य किंमत म्हणजेच प्राईम कॉस्टअसते आपल्याकडे बाह्य स्तंभात पुन्हा तीन किंवा चार आकडे आहेत त्यापैकी एक म्हणजे कच्च्या मालाची किंमत थेट वेतन थेट इतर खर्च आणि शेवटी मुख्य किंमत आता फॅक्टरी ओव्हरहेड्समधील मुख्य किंमतीची गणना केल्यावर आणि साधारणत आम्ही मागील समस्येप्रमाणे केले असेल तर आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडा आणि आतील कॉलममध्ये एकत्रित करा बाह्य स्तंभामध्ये लिहू नका आणि नंतर येथे जोडा येथे जे काही येईल ते येथे लिहा म्हणजे डब्ल्यूआयपी चा प्रारंभिक साठा जोडा डब्ल्यूआयपी म्हणजे प्रक्रियेत काम करा येथे एक ओळ द्या येथे एकूण रक्कम दर्शवा आणि त्यातून डब्ल्यूआयपी क्लोजिंग स्टॉक वजा करा येथे एक ओळ ठेवा आणि आता ते काय होते एकूण फॅक्टरी किंमत आहे आपण याची गणना करू शकता एकूण कारखान्याचा खर्च किंवा ही एकूण कारखाना किंमत आहे आणि फक्त एक आकृती येथे येईल ती म्हणजे एकूण कारखाना खर्च मग या प्रकरणात काय घडत आहे एकूण फॅक्टरी खर्च अशा प्रकारे होईल की कच्च्या मालाचे सेवन कमी होते म्हणून याचा अर्थ असा होतो की एकूण फॅक्टरी ओव्हरहेड्स हे आहेत म्हणून आम्ही हा आकडा घेत आहोत आणि शेवटी हे येथे जोडत आहे जेणेकरून ही एकूण फॅक्टरी किंमत होईल तर आम्ही येथे असलेली मुख्य किंमत मोजली आहे मग आम्ही आतील कॉलममध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडले नंतर फॅक्टरी ओव्हरहेड्सची बेरीज केली नंतर डब्ल्यूआयपी जोडले त्यानंतर पुन्हा ती एकूण केली उप एकूण नंतर डब्ल्यूआयपीचा शेवटचा साठा वजा केला परंतु शेवटी क्लोजिंग स्टॉकचे वजाबाकी केल्यावर तुम्ही ती फिगर आतील स्तंभात ठेवणार नाही ती अंतिम फिगर बाह्य स्तंभात येईल आता आपल्याकडे किती आकडे आहेत ही सामग्री आहे ही एक कामगार आहे ही इतर ओव्हरहेड आहे ही मुख्य किंमत आहे आणि आता ही पुढील वस्तू आहे जी फॅक्टरी खर्च आहे किंवा एकूण फॅक्टरी खर्च योग्य आहे म्हणूनच डब्ल्यूआयपी ही प्रक्रिया आहे आणि आता जेव्हा आपण तयार केलेल्या वस्तूंकडे जाल तेव्हा पुन्हा आपल्याला या मार्गाने पुढे जावे लागेल आणि येथे आपल्याला असे लिहावे लागेल एकदा आपण फॅक्टरी खर्चाची गणना केली की ते आधीच तेथे बाह्य स्तंभात ठेवले जाईल नंतर प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडा प्रशासकीय आणि नंतर सर्व प्रशासकीय ओव्हरहेड्स आतील स्तंभात ठेवा आणि मग आपण येथे एक ओळ लावाल आपण त्यास एकूण बेरीज करणे म्हणतो मग आता तयार वस्तूंचा ओपनिंग स्टाॅक जोडा मी येथे एफजी लिहित आहे फिनिश्ड गुड्स ते येथे ठेवा येथे एक रेष द्या आणि मग काहीतरी एकूण बेरीज येईल येथे अजून काहीही लिहू नका फक्त एकूण बेरीज नंतर तयार वस्तूंचा क्लोजिंग स्टाॅक वजा करा येथे एक ओळ द्या आणि अखेरीस जेव्हा आपण हे पूर्ण कराल ते येथे येईल किंमत येईल एकूण किंमत येथे येईल आणि नंतर आपण येथे एक रेषा लावाल आणि ती काॅस्ट ऑफ प्रोडक्शन होईल ही काॅस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती आणखी एक किंमत आहे मग तुम्ही पुढे जा म्हणजे मग याचा अर्थ असा की तुम्ही पुढे जा आणि येथे जोडा म्हणजेच सेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड जोडा बरोबर तुम्ही सर्व सेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड एकत्र करा आणि हा आकडा येथे ठेवा किंवा कारण हा एक स्वतंत्र घटक आहे म्हणून आम्ही त्यांना येथे थेट बाह्य स्तंभात घेऊ आणि ही एकूण विक्री किंमत बनू शकेल ही कॉस्ट ऑफ सेल होईल बरोबर तर मग हे असे आहे आणि मग शेवटी आपल्याकडे विक्री आहे हा आकडा येथे दिलेला आहे आणि फरक हा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे हे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे बरोबर तर फरक म्हणजे ऑपरेटिंग नफा जो येथे असेल म्हणजे विक्री एकूण खर्च आणि ऑपरेटिंग नफा हा एकूण विक्रीचा आकडा आहे ही एकूण विक्री मूल्य आहे म्हणून अशाप्रकारे आपल्याला स्टॉक हाताळावे लागेल तर मागील समस्येप्रमाणे आपल्याला वापरण्यात आलेल्या कच्च्या मालाची कॉस्ट सहजगतीने दिली गेली नाही आपल्याला थेट फॅक्टरी कॉस्ट दिले गेले नाही आणि तुम्ही थेट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ची गणना करू शकणार नाही जोपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साठ्यांचा व्यापार करत नाही तोपर्यंत येथे तीन स्टॉक आहेत कच्च्या मालाचा स्टॉक ज्याला प्राईम कॉस्ट मध्ये गिणले जाईल डब्ल्यूआयपीचा साठा जे फॅक्टरी कॉस्ट मध्ये हाताळले जाईल आणि तयार उत्पादनाच्या साठा ओपनिंग तसेच क्लोजिंग साठा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ची गणना करताना विचारात घेतला जाईल एकदा का आमच्याकडे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उपलब्ध झाले की त्यात सेविंग आणि डिस्ट्रीब्यूशन ओवरहेडस जोडून शेवटी आपण कॉस्ट ऑफ सेल वरती पोहोचू आणि त्यानंतर आपण जो मार्जिन मिळवू इच्छित आहात तो नफा जो ऑपरेटिंग नफा हवा आहे तो जोडा हे एकूण कॉस्ट ऑफ सेल आणि ऑपरेटिंग प्रॉफिट या दोन गोष्टी आपल्याला एकूण विक्री किंमत देतील म्हणून विक्रीची माहिती किंवा विक्री किंमत आम्ही बाजारपेठेतून घेऊ उत्पादनाची किंमत आम्ही स्वतःच मोजू आणि या दोघांमधील फरक आपोआपच मोजता येऊ शकतो म्हणूनच अशाप्रकारे स्टॉकची किंमत मोजून कॉस्ट शीट तयार केले जाते आता पुढच्या समस्येमध्ये दिलेली माहिती घेऊन त्यापासून कॉस्ट शीट तयार करूया बरोबर तर येथे आपल्याला समस्या दिली आहे जसे की आपल्याला कच्चा माल डब्ल्यूआयपी तयार वस्तूंची किंमत आणि नंतर आपल्याला येथे काही इतर माहिती दिली गेली आहे आणि आपल्याला शेवटी सामग्रीची किंमत मुख्य किंमत फॅक्टरी खर्च आणि एकूण फॅक्टरी खर्च दर्शविणारी कॉस्ट शीट तयार करण्यास सांगितले आहे आणि शेवटी इन्कम स्टेटमेंट तयार करण्यास सांगितले जाते म्हणजेच याचा अर्थ नफा आणि तोटा खाते जे की ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट दर्शवेल बरोबर तर आता या समस्येसाठी त्वरीत काॅस्ट शीट तयार करू या आणि पुन्हा या प्रश्नासाठी कॉस्ट शीट तयार केली तर पुन्हा तीच प्रक्रिया समान विधान साधे विधान पण स्टॉक वरती उपचार केल्यावर तर आम्हाला काय प्रश्न दिला गेला आहे येथे समस्या अशी आहे की 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत लेफ्ट सेंटर कॉर्पोरेशन यांच्या रेकॉर्ड्स मधून खालील माहिती प्राप्त झाली आहे ही केवळ 2017 च्या एका महिन्यासाठी आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि इतर घटकांबद्दल माहिती दिली जाईल म्हणून आता जर आपण ही माहिती विचारात घेतली तर मग आपल्याला ती येथे घ्यावी लागेल तर आपल्याला येथे नेमके काय घ्यावे लागेल सांगाआपला कच्चा माल समायोजित केल्यानंतरची कच्च्या मालाची किंमत त्यानंतर डब्ल्यूआयपी त्यानंतर तयार वस्तूंची किंमत सर्व तीन स्टाॅक आणि पुढील इतर माहिती जोडून आपण एकूण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरती पोहोचू बरोबर तर आम्ही कॉस्ट शीट दुरुस्ती करण्याबद्दल किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट बद्दल सांगत आहोत स्टेटमेंट ऑफ काॅस्ट फाॅर लेफ्ट सेंटर कॉर्पोरेशन बरोबर तर पुन्हा आमच्याकडे हेच स्वरूप आहे पुन्हा तपशीलवार आहे नंतर आमच्याकडे प्रति युनिट सीपीयू किंमत आहे आणि नंतर आमच्याकडे एकूण खर्च रुपये आहेत एकूण किंमत रु तर हे स्वरूप आहे आणि आता आपल्याला त्याची तयारी सुरू करावी लागेल तर सर्व प्रथम आपण ते कच्च्या मालाचा ओपनिंग स्टॉक म्हणून घेता आणि आपल्याला कच्च्या मालाचा ओपनिंग स्टॉक किती दिला गेला आहे या माहितीवरून आपण शोधू शकता की 30000 हा ओपनिंग स्टॉक आहे त्यास अंतर्गत कॉलममध्ये ठेवा मग खरेदी जोडा ती किती आहे खरेदीचा आकडा किती आहे हे रु 450000 हे असे काहीतरी आहे आणि ते किती आहे हे रु 480000 आहे आणि त्यानंतर कच्च्या मालाचा क्लोजिंग स्टॉक त्यातून कमी करा कच्च्या मालाचा क्लोजिंग स्टॉक किती रुपये आहे 25000 मग शेवटी आपण काय मोजले आहे वापरलेल्या कच्च्या मालाची कॉस्ट आणि मग वापरलेल्या कच्च्या मालाची कॉस्ट किती आहे ही 455000 आहे वापरलेल्या कच्च्या मालाची कॉस्ट 455000 आहे हे स्पष्ट आहे आता आपल्याला वेतनाची कॉस्ट मिळवावी लागेल तर कॉस्ट चा पुढील घटक काय आहे आम्हाला काय दिले आहे ते दिले गेलेले वेतन आहे म्हणून येथे वेतन जोडा येथे वेतन किती आहे आम्हाला दिलेली वेतन किंमत अशी आहे की माझ्या मते 230000 हि मजुरी आहे वेतन रू आणि वेतनानंतर आम्हाला अजून काही दिले गेले आहे का फॅक्टरी ओव्हरहेड्स फॅक्टरी ओव्हरहेड्स कारखान्यात जातील म्हणून मला वाटते की प्राईम काॅस्ट ची गणना करण्यासाठी ही एकमेव माहिती उपलब्ध आहे आणि जर आपण ही माहिती विचारात घेतली तर याला काय म्हणतात त्याला प्राइम कॉस्ट म्हणतात आणि प्राइम कॉस्ट किती आहे ते 0 0 0 5 आहे नंतर ते 8 आहे आणि नंतर ते 685000 आहे प्राइम कॉस्ट 685000 आहे मग आम्हाला सरळ फॅक्टरी ओव्हरहेड दिले गेले आहेत फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडा आता जर तुम्ही फॅक्टरीचे ओव्हरहेड्स खात्यात घेतले तर इथे फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे फॅक्टरी ओव्हरहेड केवळ 92000 आहेत म्हणून ते थेट येथे ठेवा आम्हाला छोट्या छोट्या किमती दिल्या गेल्या नाहीत आम्हाला फक्त एकच किंमत दिली गेली आहे जे कि 92000 चे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत बरोबर असते आणि ती एकूण आहे त्याला फॅक्टरी काॅस्ट म्हणून संबोधले जाते जे कि चालू कालावधीत उत्पन्न झालेले आहेत जे आपणास विचारात घ्यावे लागतील तर या प्रकरणात लागलेली फॅक्टरी कॉस्ट किती आहे हे ० ० ० आहे हे 7 आहे हे 7 आहे आणि हे 7 आहे तर ते 777000 आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही कारखान्याच्या खर्चाची किंमत मोजली आहे म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट जी कि सध्याच्या महिन्याची किंमत आहे आता यामध्ये एकूण फॅक्टरी खर्चाची गणना करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यूआयपीचा स्टाॅक घ्यावा लागेल आता आपल्याला काय करावे लागेल थेट त्याची बेरीज करा म्हणजे आपण तेच म्हणू शकता किंवा कधीकधी आम्हाला स्टॉकला हाताळावे लागते म्हणून मला असे वाटते की थेट फॅक्टरी कॉस्ट घेणे योग्य नाही फॅक्टरी ओव्हरहेड म्हणा आणि या प्रकरणात फॅक्टरी कॉस्ट लागलेला आहे तर आपण हा थेट बाह्य स्तंभात घेऊ शकतो आणि मग येथे आपल्याला ओपनिंग स्टॉक जोडावे लागेल डब्ल्यूआयपीचा ओपनिंग स्टॉक जोडायचा आहे डब्ल्यूआयपीचा ओपनिंग स्टॉक किती आहे आपण येथे तपासू डब्ल्यूआयपीचा ओपनिंग स्टॉक 12 हजार रुपये आहे तर तुम्ही ते येथे ठेवा आता तो आतील स्तंभात ठेवण्याची गरज नाही थेट तुम्ही बाह्य स्तंभात ठेवू शकता आणि मग आपल्याला हे मूल्य काय आहे ते शोधून काढावे लागेल हे मूल्य 0 0 0 9 8 म्हणून कार्य करते आणि हे 7 आहे बरोबर आणि त्यानंतर वजा करा ही माहिती आहे म्हणजे डब्ल्यूआयपीचा क्लोजिंग स्टॉक वजा करा डब्ल्यूआयपीचा क्लोजिंग स्टॉक किती आहे आम्हाला दिलेला डब्ल्यूआयपीचा क्लोजिंग स्टॉक पंधरा हजार रुपये आहे तर हा डब्ल्यूआयपीचा क्लोजिंग साठा 15000 आहे तो थेट आतील स्तंभात ठेवा आणि नंतर त्यास वजा करा जर आपण त्याची गणना केली तर आपण त्यास फॅक्टरीवर्क काॅस्ट किंवा आपण त्यास टोटल फॅक्टरी किंवा वर्क काॅस्ट असेही म्हणू शकतो ही सोपी नसते म्हणजे ती खर्च केलेली किंमत नाही ही एकूण फॅक्टरी किंवा वर्क काॅस्ट आहे या काॅस्ट ला टोटल फॅक्टरी किंवा वर्क काॅस्ट म्हणतात आणि ती किती आहे हे 774000 म्हणून कार्य करते म्हणून या माहितीमध्ये या माहितीच्या मदतीने आपल्याला केवळ कशाची गणना करण्यास सांगितले आहे ती हीच माहिती आहे जी आपल्याला दिली गेली आहे आणि आपल्याला कशाची गणना करण्यास सांगितले आहे वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाची किंमत प्राइम कॉस्ट आणि फॅक्टरी कॉस्ट आणि एकूण फॅक्टरी कॉस्ट त्यानंतर मग फिनिश्ड ओवरहेडस आणि इतर काही घटक आम्हाला हे येथे या कॉस्टशीटमध्ये समाविष्ट करण्याची गरज नाही त्यांना नफा तोटा खाते किंवा इन्कम स्टेटमेंट मध्ये घ्यावे लागेल आणि येथे नाही म्हणून आम्ही या प्रकरणात घेतले आहे आम्ही वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाच्या किंमतीची गणना केली आहे आम्ही विचारल्याप्रमाणे प्राईम काॅस्टची गणना केली आहे आणि त्यानंतर आम्ही घेतलेल्या फॅक्टरी काॅस्टची गणना केली आहे आणि त्यानंतर मग एकूण वर्क कॉस्ट उर्वरित फिनिश ओव्हरहेड प्रशासकीय खर्च विक्री आणि वितरण खर्च आम्ही त्यांना इनकम स्टेटमेंट किंवा प्रॉफिट आणि अकाउंट मध्ये दाखवू जे की आम्ही पुढील वर्गात तयार करणार आहोत आणि मग त्या किंमतीत योगदान देणारे कोणते घटक आहेत त्याचे विश्लेषण करा ज्या घटकांमुळे कॉस्ट वाढत आहे आणि तुम्हाला कॉस्ट कमी करायची असेल तर तुम्हाला त्या विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल ते घटक सांगा आणि नंतर आम्हाला उत्पादनाची एकूण किंमत कमी करावी लागेल आणि नफा वाढवावा लागेल तर या प्रश्नामधील उरलेली चर्चा करणे आणि इनकम स्टेटमेंट तयार करणे बाकी आहे ते आपण पुढच्या वर्गात चर्चा करू खूप खूप धन्यवाद